चला आता एपिसोडिक स्मृतीचे आणखी एक स्वरूप पाहू ज्याला आत्मचरित्रात्मक स्मृती म्हणतात नावावरूनच लक्षात येते की आत्मचरित्रात्मक स्मृती एखाद्याच्या त्याच्या स्वतःच्या जीवनातील घटना आणि अनुभवांशी संबंधित असेल म्हणजे काय होते तर जेव्हा आपल्याला जीवनातील विशिष्ट अनुभवांचे स्मरण होते जेव्हा आपण त्यांचे स्पष्टीकरण देतो आणि आपण विचार करतो की या आपल्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या घटना आणि अनुभव आहेत तर हे काही प्रमाणात आपल्या वैयक्तिक जीवनातील कथांसारखे असते ज्यात आत्मचरित्रात्मक स्मृती असते सामान्यत आत्मकथनात्मक स्मरणशक्तीत व्यक्तीच्या जीवनातील अपरिचित घटनांची प्रतिमा आधारित वैयक्तिक स्मृती असते परंतु अशी शक्यता देखील असते की त्यामध्ये वैयक्तिक स्मृतीप्रमाणेच काही तथ्य असू शकतात तथापि या प्रकरणात ते प्रतिमा आधारित नसते आणि म्हणूनच वारंवार घडणाऱ्या घटनांची सामान्य वैयक्तिक स्मृती जी आत्मचरित्राच्या आठवणीचाही भाग बनू शकते म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनातली पुन्हा न येणारी घटना असते असे काही जे फक्त एकदाच घडते परंतु संबंधित व्यक्तीसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि तुमच्याकडे त्याची एक अगदी स्पष्ट प्रतिमा आधारित वैयक्तिक स्मृती असते एकटी एकच घटना जी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक बाबींशी संबंधित असते आणि आपणास माहित असते की अशा घटनांची जीवनात पुर्नरावृत्ती होणार नाही आणि तसे होण्याची फारच कमी शक्यता असते याचे कारण म्हणजे त्याचे वेगळेपण होय ठीक आहे तरीही आपल्याकडे याची प्रतिमा आधारित वैयक्तिक स्मृती असते आपण चर्चा केलेली दुसरी बाब म्हणजे वैयक्तिक स्मृती सारखीच तथ्य नसलेली प्रतिमा आधारित स्मृती देखील असू शकते आणि आपण चर्चा केलेली तिसरी गोष्ट म्हणजे तेथे सामान्य वैयक्तिक स्मृती सारख्या पुन्हा घडणाऱ्या घटनाही असू शकतात बरोबर आणि म्हणून मला माझे नाव माझ्या आईवडिलांचे भावंडांचे कुटुंबातील इतर सदस्यांचे मित्रांचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आठवतात बरोबर आणि त्यापैकी बर्याच गोष्टींचा त्याच्या स्वतशी संबंध असतो त्या गोष्टी आत्मकथनाच्या स्मृतीचा भाग मानल्या जातात आणि म्हणूनच इतर घटकांच्या स्मृतींवर परिणाम करणारे घटक आत्मचरित्र स्मृतींच्या संघटनात्मक प्रक्रियेवर देखील परिणाम करतात आपल्याला आत्मचरित्रात्मक स्मृतीच्या बाबतीत एक मनोरंजक गोष्ट आढळते त्यास पोरकट स्मृतीभ्रंश म्हटले जाते स्मृतीभ्रंश नक्कीच आपल्याला माहित आहे हा घटना विसरण्याचा सामान्य क्रम नाही ही एक व्याधी आहे परंतु पोरकट स्मृतीभ्रंश पूर्णपणे सामान्य मानला जातो यामध्ये काय होते चला तर आपण आपल्या जीवनातील एक घटना घेऊ आणि मग प्रत्यक्षात याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर मी तुम्हाला तुमच्या भूतकाळात परत जाण्यास आणि घटना आठवण्यास सांगितले तर तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना असतील तुम्ही कितीही काळ मागे जाऊ शकतात आणि सहसा आपल्यातील बर्याच जणांना काही महत्त्वपूर्ण घटनांची आठवण होते म्हणजे असे म्हणा कि जेव्हा तुम्ही चार वर्षांचे पाच वर्षांचे होते परंतु केवळ महत्त्वपूर्ण घटना आठवा बऱ्याच वेळा रोजच्या अनुभवांचे स्मरण होऊ शकत नाही कारण त्या स्थितिपासून आपण बराच कालावधी पार केलेला असतो म्हणूनच पहिल्या काही वर्षांच्या सामान्यतः तीन वर्षांपर्यंतच्या जीवनातील घटनांची शक्यता असते की माणूस म्हणून आपण त्या पूर्णपणे विसरतो आणि त्यानंतरही आपल्याकडे त्यांची आठवण असली तरी आपल्याला काहीच महत्त्वाच्या घटना फक्त स्मरणात असतात आपल्या आयुष्यातील पहिल्या दोन तीन वर्षांच्या घटना लक्षात ठेवण्यास आपण असमर्थ असण्याची ही असमर्थता म्हणजे पोरकट स्मृतीभ्रंश होय कारण हे आधीच्या आयुष्याच्या काळाशी संबंधित आहे म्हणूनच त्याला पोरकट म्हटले जाते अर्थात स्मृतीभ्रंश म्हणजे विसरणे परंतु लक्षात ठेवा पोरकट स्मृतीभ्रंश अजिबात असामान्य मानला जात नाही जरी आपल्याला येथे स्मृतिभ्रंश हा शब्द दिसत असला तरी हे पॅथॉलॉजी नाही बरोबर आत्मचरित्रात्मक स्मृतीचा एक मनोरंजक भाग म्हणजे तिला फ्लॅशबल्ब स्मृती म्हणतात तेथे एक यंत्रणा असते ज्यास ब्राउन आणि कुलिक यांनी विशेष यंत्रणा गृहीतक म्हटले आहे ब्राउन आणि कुलिक यांनी एक गृहीतक मांडले यालाच एक विशेष यंत्रणा गृहीतक असे म्हणतात ते म्हणतात की घटनांच्या विशेष आठवणी ज्यात अत्यंत उच्च पातळीवरील आश्चर्य आणि परिणाम असतात त्यांची स्मृती जास्त असते बरोबर म्हणून जर तेथे असे काहीतरी आहे ज्यात आश्चर्यचकिततेचे प्रमाण जास्त असेल किंवा त्याचा परिणाम अविस्मरणीय असा असेल तर त्या विशेष क्षणाची आपल्याला आठवण होण्याची शक्यता जास्त असते बरोबर आणि त्यास फ्लॅशबल्ब स्मृती असे म्हणतात मुळात फ्लॅशबल्ब स्मृती म्हणजे केवळ एक प्रकारची आत्मचरित्रात्मक स्मृती आता एपिसोडिक स्मृतीच्या विपरीत आपण विशेषतः प्रत्यक्षदर्शी स्मृतीवर आधारित फ्लॅशबल्ब स्मृतीची चर्चा केली जी मुळात स्थान तारीख वेळ आणि प्रतिमांची आठवण आहे आणि आपल्याकडे काय आहे आपल्याकडे क्षणांचा एक स्पष्ट स्नॅपशॉट आहे आणि त्याचे दुष्परिणाम आहेत ठीक आहे तेथे आश्चर्य असणे आवश्यक आहे त्याचा परिणाम तेथे असावा आणि म्हणूनच ते कोठे घडले कोणती वेळ तारीख काय होती ठीक आहे आणि जी प्रतिमा फ्लॅशबल्बच्या घटनेच्या अनुक्रमातील एका स्पष्ट स्नॅपशॉटवर आधारित स्मृती असते म्हणजेच फ्लॅशबल्ब स्मृती ही अशी बाब आहे ज्यात महत्वाच्या घटनांच्या स्पष्ट आठवणी असतात परंतु पुन्हा एकदा प्रत्यक्षदर्शीसारखीच त्यात काही विपरीत विकृती असण्याची भीती असते आणि म्हणूनच सामान्यत त्यांचे स्वरूप बरोबरच असेल असे नाही फ्लॅशबल्ब स्मृतीत अशी अपेक्षा असते की आपल्याकडे नेहमीच अशी काहीतरी आठवण असते जी अनपेक्षित होती म्हणून आश्चर्यचकित करणारा घटक येथे असतो आणि आश्चर्याचे कारण मूलभूत भावनांपैकी एक असते म्हणजेच त्या घटनेतील अनपेक्षित आश्चर्यकारक घटक आपल्या भावना जागृत करतात म्हणूनच घटनांमध्ये उच्च प्रमाणात भावनिक उत्तेजन जोडलेले असते आणि म्हणूनच ते आपल्या फ्लॅशबल्ब स्मृतीचा भाग बनते फ्लॅशबल्ब स्मृतीसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यापैकी एक म्हणजे घटनेचे महत्त्व वैयक्तिकरित्या आपल्यासाठी काय आहे या घटनेचे महत्त्व म्हणजे परिणाम काय होता ठीक आहे म्हणून अधिक भयानक परिणाम जास्त लक्षात राहण्याची शक्यता असते कारण ज्या गोष्टींचा जास्त परिणाम होतो किंवा भयानक परिणाम आपल्या अंतःकरणात भावनात्मक उत्तेजनाची तीव्र प्रमाणात वाढ सूचित करतात फ्लॅशबल्ब स्मृतीसाठी तीन गोष्टी प्रमुख ठरतात या शीख बाईकडे पहा जिने दोनदा हिंसाचाराचा सामना केला होता 1947 मध्ये एकदा जेव्हा ती तरुण होती आणि तेव्हा भारताची भारत आणि पाकिस्थान या दोन भागांमध्ये विभागणी झाली आणि 1984 मध्ये जेव्हा भारतात शीख विरोधी दंगली झाल्या होत्या एका राष्ट्रीय भौगोलिक कार्यक्रमासाठी व्हिएतनामच्या एका युद्ध छायाचित्रकाराची मुलाखत घेण्यात आली होती त्याला स्वतःची छायाचित्रे दाखविण्यात आली होती आणि युद्धाच्या प्रत्यक्षात घडलेल्या काही वर्षांनंतर पुनर्विचार करायला सांगितले त्याच्यासोबत काय घडते ते या व्हिडिओमध्ये पहा जेव्हा मी ही चित्रे पाहतो तेव्हा मला खूप असहाय्य वाटते ही चित्रे बनवणे खूप अवघड होते जेव्हा तुम्ही ही चित्रे घेतां आणि तुम्हाला माहित असते की आपल्याकडे ही चित्रे आहेत हे वेदना आणि मृत्युचे कठोर चित्र आहे आता पहिल्या दोन प्रकारात जर आपण या दोन व्हिडिओंवर नजर टाकली बरोबर तर महिला तिचा अनुभव आठवण्याच्या स्थितीत आहे की दिवसाची वेळ काय होती पोलिस कर्मचार्यांनी काय सांगितले ठीक आहे आणि या दोन जातीय हिंसाचाराच्या अनुभवाची दुसऱ्या भागात तुलना केली ठीक आहे जरी या छायाचित्रकाराने युद्धाची महत्वपूर्ण घटना चित्रित केली होती त्याला स्वतच्या छायाचित्रांमधील घटना पुन्हा उघडकीस आणताना भावना त्यांच्या स्मृतीवर परिणाम करतात बरोबर म्हणून आपण सध्या ज्या तीन गोष्टींवर चर्चा केली त्या म्हणजे घटनांचे वैयक्तिक महत्त्व होय या घटनेचा परिणाम आणि त्यानंतरच्या या स्मृतीशी जोडलेले भावनिक उत्तेजन फ्लॅशबल्बच्या स्मृतीसाठी हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात एपिसोडिक स्मृती फ्लॅशबल्ब आणि साक्ष यावर चर्चा केल्यानंतर आपण आता सिमेंटिक स्मृती बद्दल चर्चा करू कारण आपण त्याचा अर्थ पाहत आहोत म्हणजे अर्थपूर्णता याचा अर्थ तथ्यांचा रचनात्मक साठा होय संकल्पना कौशल्ये या अर्थपूर्ण स्मृती बनतात बरोबर म्हणजे मुळात शब्द चिन्हे कल्पना यांचा अर्थ आणि त्या योग्य आहेत अशा नियमांच्या अमूर्त ज्ञानाच्या गोषवाऱ्याची धारणा असते म्हणून ही स्मृती पद्धती मुळात सामान्य ज्ञान संग्रहित करते जी विशिष्ट ठिकाणी आणि संपादनाच्या वेळेशी संबंधित नसते एपिसोडिक स्मृतीच्या बाबतीत घटनेची वेळ त्याचा परिणाम हे लक्षात ठेवले जाते बरोबर हे त्या स्थानाचे महत्त्वाचे मापदंड ठरते ज्या आधारावर घटनेचा संपूर्ण क्रम भागांमध्ये विभागला जातो दिलेल्या माहितीवरून आपण त्याला काय म्हणतो तर वैयक्तिक महत्त्व आणि फॉरेन्सिक महत्त्व यांच्यातील संघटन होय आपण पुढे फॉरेन्सिक मध्ये विभागले आणि डोळ्यांच्या साक्षीने आणि फ्लॅशबल्ब स्मृतीच्या बाबतीत कमी पडतो जेथे सिमेंटीक स्मृतीशी संबंधित संकल्पना आणि नियमन करणारे नियम यांच्यावर जास्त भर द्यावा लागतो म्हणूनच त्यांचे प्रतिनिधित्व करणारे शब्द अधिग्रहणाची वेळ आणि जागा म्हणजेच ज्या जागेवर आपण हे शिकलो ते ठिकाण मुळात वेगळे असावेत असे मानले जाते ठीक आहे म्हणूनच मुळात येथे काय होते आपल्याकडे नोड्स चे जाळे आहे ठीक आहे आणि प्रत्येक नोड जे मूलभूत संकल्पनांचे प्रतिनिधित्व करतात आपण जास्तीत जास्त जाळे पसरवित आहात ते म्हणजे तुमची सिमेंटिक स्मृती ठीक आहे त्या विशिष्ट संकल्पनेच्या संदर्भात तुमची समजूत काढणे हे त्याहून अधिक चांगले आहे सिमेंटिक स्मृती मध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ते घटक संघटीत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात प्रथम म्हणजे सिमेंटिक जाळे होय आपण नोड्स आणि तयार झालेल्या जाळ्याबद्दल बोललो आपण त्याबद्दल पुन्हा चर्चा करू ते म्हणजे सिमेंटिक जाळे संकल्पना नमुना आणि उदाहरणे ठीक आहे म्हणजेच आपण या चारही घटकांची एक एक करून चर्चा करू आता सिमेंटिक जाळे हे दुसरे काही नसून ज्ञात संकल्पनांमधील अर्थपूर्ण संबंध दर्शविणारे ज्ञान आहे म्हणजे जेव्हा आपण एखाद्या प्राण्याबद्दल विचार करतो बरोबर ज्या क्षणी तुम्ही प्राण्याबद्दल विचार करता तेव्हा तुम्ही काही गोष्टींचा विचार करता प्राणी म्हणजेच ते जिवंत असले पाहिजे बरोबर कारण आपण जगाची विभागणी सजीव आणि निर्जीव अशी दोन भागात करण्याचे शिकलेलो आहोत आता तुम्ही विचार करता की जर हे जिवंत आहे असे म्हटले तर ते सस्तन प्राणी असू शकतात तुम्ही सस्तन प्राण्याच्या एका चांगल्या उदाहरणाबद्दल विचार करता जो एक प्राणी असेल तुम्ही मेंढीबद्दल विचार करता ठीक आहे ज्या क्षणी तुम्ही मेंढ्यांचा विचार करता तेव्हा तुम्ही विचार करता बरोबर तेव्हा तुम्ही मेंढीच्या केसांचा विचार करता ठीक आहे इतर प्राण्यांनाही केस असतात उदाहरणार्थ तुम्ही ध्रुवीय अस्वलाचा विचार करतात तुम्ही संघटन करता कि ध्रुवीय अस्वल जे सस्तन आहे आणि ते प्राणी सुद्धा आहे आणि त्यांचे राहण्याचे वातावरण ध्रुवीय अस्वल हे बर्फावर राहतात म्हणजेच जाळे कसे विस्तारत जाते आपल्याकडे प्रत्येक नोड्स आहेत ज्या एका महत्त्वपूर्ण संकल्पनेचे प्रतिनिधित्व करतात आणि नंतर तुम्ही जाळे विस्तारित करण्यास सुरवात करतात जास्तीत जास्त समग्र जाळे म्हणजेच तुम्ही विचार केलेल्या गोष्टींचे जाळे होय ठीक आहे आणि विविध नोड्स दरम्यान आपण स्थापित केलेला अंतरसंबंध होय बरोबर अधिकाधिक चांगले असणे म्हणजे तुमची सिमेंटिक स्मृती होय संकल्पना काय आहे हे दुसरे काही नसून साधे मानसिक वर्गीकरण आहे जे गोष्टी किंवा घटनांचे संघटन करण्यासाठी उपयोगात आणले जाते ठीक आहे म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूचा विचार करता तुम्ही एखाद्या घटनेचा विचार करतात आणि म्हणून तुम्ही मानसिक वर्गीकरण करतात बरोबर यालाच संकल्पना म्हणतात आता नमुना हे या वर्गीकरणाचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी आहेत ठीक आहे म्हणूनच मुळात त्या संकल्पनेची सर्वात चांगली उदाहरणे आहेत जी तुम्ही त्या संकल्पनेचा विचार कराल त्या क्षणी तुमच्या मनात येतील विचार करा उदाहरणार्थ आपल्याला आता एक शब्द 'झाड' असे सांगितले गेले आहे जेव्हा आपण झाड हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात एक कल्पना तयार होते आता आपल्या स्क्रीनवर पहा बहुदा तुम्हाला रेषा असलेले रेखाचित्र रेखाटलेले दिसेल ही कदाचित तुम्ही रेखाटलेली झाडाची प्रतिमा आहे ठीक आहे मी वर्गात अनेक वेळा हा प्रयोग केला आहे आणि मी तो अनुभव तुम्हाला सांगतो ज्या वर्गात मी हा प्रयोग करून पाहिला त्यातील बहुतेक विद्यार्थी जे उत्तर भारतातील आहेत त्यांच्या मनात सहसा झाडाचे प्रतिनिधित्व असेच आहे बरोबर वास्तविक तुमच्याकडे असे काहीतरी आहे ठीक आहे हे एक उदाहरण आहे परंतु नंतर काही विद्यार्थी जे अगदीच उत्तरेकडील डोंगराच्या भागातील आहेत त्यांना सहसा माहित आहे की त्यांच्याकडे असे काहीतरी आहे बरोबर तर आपल्याकडे कोणत्या प्रकारची प्रतिमा आहे यावर अवलंबून आहे आपल्याकडे झाडाचा अनुभव कसा असेल आपल्याकडे त्या गोष्टीची संकल्पित प्रतिमा तयार असेल ठीक आहे म्हणूनच याला नमुना असे म्हणतात तुम्हाला श्रेणी सांगितली आहेत आणि त्याबद्दल तुमच्या मनात आलेले हे सर्वोत्तम उदाहरण आहे हे त्या वेगळ्या घटकाचे प्रतिनिधित्व करते आता झाड म्हणजे कोणतेही वटवृक्ष पाइनचे झाड आंब्याचे झाड असे कोणत्याही प्रकारचे झाड असू शकते परंतु तुमच्या परिसरात बहुतेक दिसणाऱ्या झाडावर अवलंबून आहे कि तुम्ही तुमच्या मनात कशी प्रतिमा विकसित होते जी एक प्रतिरूप असेल आता आपण उदाहरण पाहू तुम्ही एखाद्या किड्याचा विचार करता ठीक आहे आणि तुमच्या मनात नाकतोडा येईल तसेच तुम्ही सायकलचा विचार करता बरोबर तेंव्हा एक वाहतुकीचे साधन आणि असे काहीतरी तुमच्या मनात येईल म्हणून ही अनुकरणाची उत्तम उदाहरणे आहेत अनुकरणांच्या बाबतीत काय होते ही पुन्हा एकदा आपल्या मनात येणारी सर्वोत्कृष्ट उदाहरणे आहेत आता आपण काय चर्चा केली आहे आपल्याकडे नोट्स आहेत ज्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करतात यापैकी प्रत्येक संकल्पना इतर अनेक संकल्पनांशी परस्पर जोडल्या गेलेल्या आहेत ज्या मुळात आपणास एखाद्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाळे तयार करण्यास मदत करतात आपल्याकडे एक नमुना आहे आणि आपल्या स्वतःसाठी संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्याचे हे उत्तम उदाहरण आहे म्हणजेच जेव्हा आपण आपले सिमेंटिक जाळे वापरुन जगातील काही विशिष्ट गोष्टी पाहतो तेव्हा आपण बर्याच गोष्टींचा विचार करू शकतो लक्षात ठेवा की या गोष्टी पारदर्शक नसतात आणि या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सादर केल्या जात नाहीत आपण ज्या पद्धतीने उदाहरणात चर्चा केली आहे परंतु नंतर हे समजून घेण्यासाठी आपल्याला सोपे करावे लागेल एक सजीव म्हणून जटिल व्यवस्थेत आपण जगू शकत नाही जेथे बहुतेक गोष्टी माहित असतात आपण त्यांचे स्पष्टीकरण करण्यास सक्षम नाही आणि म्हणून सिमेंटिक जाळे येथे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आता जेव्हा आपण दीर्घकालीन स्मृतीमध्ये माहितीचे संघटन करू लागतो तेव्हा दीर्घकालीन स्मृती ही पूर्णता व्यक्तीनिष्ठ असते तुम्ही हे तुमच्या निवडीनुसार कसे संघटीत करतात ही तुमची सोय आहे माहितीची प्रतिमा ठीक आहे हे एक तर ठोस असू शकते किंवा अमूर्त असू शकते म्हणजे जर तुम्हाला काहीतरी सांगितले जसे म्हातारे आणि जर तुम्ही तुमच्या घरात वृद्ध आजी आजोबांना पाहिलेत तर तुमच्या मनात कुठेतरी एक प्रतिमा असेल कि म्हातारे या शब्दाचा अर्थ काय आहे जर तुम्ही वीट असा शब्द ऐकला जर तुम्ही पेन्सिल शब्द ऐकला ठीक आहे तर बर्याच अशा गोष्टी ज्यांच्याबद्दल अतिशय ठोस प्रतिमा मनात असेल ज्या तयार होऊ शकतील इतर बर्याच संकल्पना कदाचित ठोस प्रतिमा निर्माण करू शकत नाहीत उदाहरण म्हणून तुम्हाला असे सांगितले कि एक राजा जो खूप प्रामाणिक होता आता येथे प्रामाणिकपणा म्हणजे काय याचे उदाहरण असू शकते पण नंतर यावरून प्रामाणिकपणाची आपल्या मनात योग्य अशी प्रतिमा तयार होऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर आपल्याला हे सांगण्यात आले की तो खरोखर कठोर परिश्रम करतो तर या वाक्यात या पात्राच्या कोणत्या प्रकारची क्रिया सांगितलेली आहे याचा तुम्ही विचार करू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्या क्रियाकलापात त्या व्यक्तीचा सहभाग वाढवू शकता या परिस्थितीत कठोर परिश्रम करण्याचा अर्थ काय आहे याची कल्पना करणे त्याचप्रमाणे जर आपणास माहित असेल तर अशा अनेक पात्रता सांगितल्या आहेत ज्या निसर्गात गुणात्मक आहेत प्रामाणिकपणा सारखे ठीक आहे याची स्पष्ट प्रतिमा तयार करणे अवघड असते म्हणूनच जेव्हा आपण दीर्घकालीन स्मृतीत या गोष्टी एकत्रित करतो तेव्हा आपल्याकडे ठोस शब्दांची प्रतिमा असू शकते आणि आपल्याकडे काही माहिती असू शकते जी अधिकाधिक अमूर्त स्वरूपात असते आणि अर्थातच ती या प्रकारात असते म्हणूनच माहितीची साठवणूक करण्यामध्ये अमूर्त शब्दाच्या तुलनेत ठोस शब्द अधिक सुलभ असतात दीर्घावधीच्या स्मृतीत आणखी एक मनोरंजक गोष्ट लक्षात येते ज्याला जिभेच्या टोकावरील गोष्टी असे म्हणतात जिभेच्या टोकावरील गोष्टी म्हणजे मुळात जेव्हा आपण माहिती संग्रहित करतो आणि पुन्हा ती मिळविण्याचा प्रयत्न करतो आपण हे करण्यात अपयशी होतो जरी आपल्याला असे वाटते की जणू काही सहजपणे उपलब्ध आहे ही गोष्ट तुमच्या जिभेच्या टोकावर आहे परंतु ती तोंडातून बाहेर येत नाही आणि म्हणूनच आपण ते पुन्हा आठवू शकत नाही बरोबर म्हणजे अशी काहीतरी कल्पना करा की बिळाच्या आत साप आहे ठीक आहे म्हणून हे एक बिळ आहे एक साप आहे जो बिळातून बाहेर येतो आणि पुन्हा तो आत जातो तर हे असे काहीतरी आहे की आता आपल्याला असे वाटते की ही घटना पुन्हा पुन्हा होणार आहे तुम्ही तुमच्या दीर्घकालीन माहितीच्या संचयातून माहिती सहजपणे काढू शकता परंतु तरीही आपण धडपडत राहतो आणि शेवटी आपण तसे करण्यास सक्षम ठरत नाही यालाच जिभेच्या टोकावरील गोष्टी म्हणतात आणि असे का होते मुळात ही एक घटना आहे जी वस्तुस्थितीला मदत करते जेथे दीर्घकालीन स्मृतीमध्ये अतिशय संघटितपणे माहिती संग्रहित केलेली असते म्हणजे जर तुम्ही यादृच्छिकपणे जाणून घेऊ इच्छित असाल तर तुमच्या स्मरणशक्तीत माहिती सहजपणे मिळू शकणार नाही किंवा माहिती आपल्याला सहज उपलब्ध होईल म्हणून जर तुम्ही एका ठराविक क्रमाने गेल्यास एका व्यवस्थित क्रमाने कारण माहिती एका संघटीत पद्धतीने साठविलेली असते म्हणजे पुनर्प्राप्ती सुलभ होते कारण माहिती संघटीत पद्धतीने संग्रहित केलेली असते आणि तुम्ही यादृच्छिकपणे आठवू लागल्यास तुम्ही अपयशी होतात